आमच्याकडे इंटिग्रल समीकरणांबद्दल असणारी आमची चर्चा चालू ठेऊ आम्ही जे पाहिले ते एक साधारण स्टॅटिक केस इलेक्ट्रोस्टाटिक्स समस्या होती ज्यात आम्ही चार्ज वितरण पहिले आता आपण इलेक्ट्रोडायनामिक्सच्या क्षेत्रात जाऊ जेथे टाइम वॅरिंग फिल्डही आहे कारण आम्हाला या कोर्समध्ये रस असलेले मुख्य प्रॉब्लेम तेच आहेत तर आपण जे पाहिले ते एक अतिशय साध्या प्रकाराचे इंटिग्रल समीकरण होते आता आम्ही त्या गोष्टी थोडे मनोरंजक बनवण्याचा प्रयत्न करू म्हणूनच या मॉड्यूलमध्ये आपण हे विषय समाविष्ट करणार आहोत कशी आणि कुठे लहरी वाकली आहे अशी प्रेरणा याबद्दल आपण काही शारीरिक अंतर्ज्ञानाणे प्रारंभ करू आणि तेथून आपण हे पाहू शकतो की या कल्पनेची कल्पना आपल्याला हेल्महोल्ट्ज समीकरण आणि ठीक असलेल्या इंटिग्रल समीकरणांचे निराकरण करण्याच्या मार्गांकडे कसे वळवते तर आपण फक्त वाकत असलेल्या लाटांच्या कल्पनेपासून प्रारंभ करूया तर आपण खोलीत मोबाइल रिसेप्शनच्या या सोप्या कल्पनापासून प्रारंभ करूया तर उदाहरणार्थ आपण सर्वजण या खोलीत बसलेले आहात जर आपण आपला फोन शांतपणे बाहेर काढला असेल तर तो सायलेंट असेल तर आपल्याला माहित पाहिजे की मी विचारल्यास तुम्हाला सिग्नल मिळत आहे तर आपण असे म्हणूया की तुम्ही इथे बसले आहात तर आपण यास वरचे दृश्य म्हणूया आणि ही विंडो आहे असे समजा आणि तेथे एक दरवाजा आहे आणि तुमचा मोबाईल टॉवर इथे कुठेतरी आहे असे समजू जे सर्वत्र सिग्नल पाठवत आहे आता कदाचित आपण आणि मोबाइल टॉवर दरम्यान लाइन ऑफ साईट असू शकेल किंवा असू शकणार नाही तर उदाहरणार्थ मी येथून इथपर्यंत सरळ रेष रेखाटल्यास ती चालत नाही दुसरीकडे एक मार्ग आहे जो या मार्गाने जातो आणि नंतर आपल्याकडे येतो तर जर हे लाईट असते तर आपण टॉवर पाहण्यास सक्षम असता नक्कीच नाही बरोबर आपल्याला टॉवर दिसू शकत नाही कारण लाइन ऑफ साईट नाही परंतु कृतज्ञतापूर्वक असे आहे की हे माइक्रोवेव्ह आहे लाईट नाही लाइन ऑफ साईट नसली तरीही आम्ही आमच्या फोनवर रिसेप्शन मिळविण्यास सक्षम आहोत हे अनुभवांनी लक्षात येते तर अशी काही कल्पना आहे की ती लाट एक प्रकारे अडथळ्यांकडे वळते आहे आणि आम्ही ती प्राप्त करण्यास सक्षम आहोत जे हे दररोजच्या जीवनात आहे भौतिकशास्त्रात देखील आपण हे पाहिले आहे की आपण सर्वांनी यंगचा डबल स्लिट प्रयोग आणि हायस्कूलमध्ये या सर्व गोष्टींचा अभ्यास केला आहे तर मला म्हणायचे आहे की येथे मूलभूत कल्पना आहे की माझ्याकडे येथे लाईट बल्ब आहे आणि मी येथे एक स्लिट आणि एक स्क्रीन लावली आहे आता ही स्लिट प्रकाश लाटांच्या लांबीपेक्षा खूप मोठी आहे उदाहरणार्थ मी घेत आहे तुम्हाला एक 100 वॅट बल्ब माहित आहे आणि मी त्यासमोर एक छिद्र असलेला अडथळा आणला आहे आणि ते छिद्र 10 सेंटीमीटर एवढे आहे तर आपल्या स्क्रीनवर दिसणार्या स्पॉटचा आकार किती आहे तर आपण याला स्क्रीन म्हणूया जर हे छिद्र 10 सेंटीमीटर रूंद असेल तर आपल्याला भिंतीवर कोणत्या प्रकारचे स्पॉट आकार दिसेल विद्यार्थी जवळजवळ जवळजवळ 10 सेंटीमीटर तेथे वाकलेले काहीच घडत नाही कारण ते 10 सेंटीमीटर आहे हे लाईट सरळ रेषेत जाईल जे आपण पाहत आहात परंतु जेव्हा आपण स्लिटचा आकार लहान करण्यास प्रारंभ करता तर जेव्हा आपण स्लिटचा आकार खूपच लहान बनवितो बरोबर तर ही आपली स्क्रीन आहे तर मग काय होते ते आपण पाहता की स्क्रीनवर एक इंटरफरन्स पॅटर्न आहे आपल्याला असे काहीतरी दिसेल असे काहीतरी घडत आहे जे समजवू शकत नाही जर आपण मानले कि प्रकाश फक्त किरण आहे जर ते किरणे होते तर हे चित्र आहे परंतु हे तरंग चित्र आहे तर उदाहरण 1 आणि उदाहरण 2 या दोन्ही उदाहरणांमध्ये आपल्याला एक शारीरिक कल्पना येते की लाटा वाकल्यासारखे दिसत आहेत म्हणून शाळेत आम्ही शिकलो की हे जे घडत आहे त्याला ह्यूजेन्स तत्व म्हटले जाते प्रत्येकाने शाळेत हा शब्द ऐकला आहे का तर अशी कल्पना आली की तेथे एक लाट आहे जी प्रवास करते काही अडथळा या प्रकरणात स्लिटला हिट करते आणि तेथे दुय्यम लाटा व्युत्पन्न केल्या जातात जर मी हे येथे काढले तर तर मी येथे एखादा प्रकाश स्रोत घेतल्यास ज्या लाटा बाहेर पाठवित आहेत तर त्या वेव्हस फ्रन्टस आहेत जेव्हा हे येथे हिट करतात आणि हे दोघे येथे तेव्हा ते दुय्यम स्त्रोतांसारखे बनतात आणि ते त्यांच्या स्वत च्या लाटा सोडण्यास सुरवात करतात तर पहिल्याच्या या लाटा आहेत आणि दुसर्याच्या या लाटा आहेत आणि या स्क्रीनवर येथे या परिणामी काय होते या लाटा हस्तक्षेप करतात बरोबर आणि आपण निरीक्षण करता इंटरफरन्स पॅटर्न येथे दिसेल तर आशा आहे की हे आपण सर्वजणांना दुय्यम वेव्ह फ्रन्टची कल्पना आहे ज्यामधून आता उर्वरित एकदा मला दुय्यम वेव्ह फ्रन्ट मिळाल्यास मी प्राथमिक उत्तेजनाबद्दल विसरू शकेन आणि सिद्धांत आणि प्रयोग यांच्यातील हा उत्कृष्ट करार मला मिळाला इंटरफरन्स स्पष्ट करण्यासाठी म्हणूनच जेव्हा आपण ही रुंदी बदलता तेव्हा आपण निरीक्षण कराल ही दुसरी गोष्ट आहे जेव्हा आपण ही रुंदी बदलता तेव्हा आपण पहाल की इंटरफरन्स पॅटर्न बदलली आहे आणि अर्थ प्राप्त होतो कारण मी इंटरफरन्स कंडिशन बदलत आहे मी बरोबर आहे सापेक्ष मार्गावरील फरक बदलत आहे मी ही स्लिट दूर हलवित असताना तर या मॉड्यूलमध्ये आपण काय पाहणार आहोत आम्ही या ह्युजेन्स तत्त्वाचा अभ्यास कसा करू शकतो मॅक्सवेलच्या समीकरणांच्या परिष्कृततेसह ते आपण आपल्या सध्याच्या समजुतीमध्ये कसे आणू शकतो आणि थोडक्यात मी त्यास गणिताच्या बरोबरीने अभ्यासू शकतो या समस्येचे उदाहरण म्हणजे ज्यामध्ये आपला मायक्रोवेव्ह आहे टॉवर आहे आणि आपल्या लाटा तुमच्याकडे पाठवत आहे मी त्यास गणिताचा अभ्यास करू शकेन आणि त्यात मला रस का असेल विविध गोष्टी कदाचित आपणास दूरसंचार प्रदाता माहित असतील आणि मला हे समजून घ्यायचे आहे की कोणत्या परिस्थितीत माझ्या सर्व सदस्यांना चांगले सिग्नल सामर्थ्य मिळेल जी आमची आवश्यकता असू शकते तर मला फिल्डने दिलेले काही अडथळे सिम्युलेट आणि अंदाज लावण्यास सक्षम व्हायचे आहे तर हे सोडविण्यास ही प्रेरणा होऊ शकते तर या समस्येमध्ये थोडक्यात आपल्याला काय दिले गेले आहे या मायक्रोवेव्ह समस्येसारख्या समस्येमध्ये आपल्याला काय दिले गेले आहे असे आपल्याला वाटते विद्यार्थीः स्त्रोत स्थिती स्त्रोताची स्थिती बरोबर म्हणून मी तुम्हाला सांगितले की टॉवर येथे आहे आणखी काय माहित असावे विद्यार्थी अडथळे तर खोलीची भूमिती आम्हाला दिली पाहिजे आणखी काय विद्यार्थीः निरीक्षक निरीक्षक बरोबर म्हणून निरीक्षक कोठेही असू शकतील म्हणून मी सर्वत्र योग्य प्रकारे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे तर हेच मला दिले गेले आहे मला स्त्रोतांचे स्थान दिले गेले आहे मला भूमिती दिली गेली आहे आणि माझी भूमिती हे आता आम्हाला माहित आहे की मॅक्सवेल प्रश्नांमध्ये ज्या भूमितीने एन्कोड केलेले आहे त्या भूमितीद्वारे आपण काय म्हणावे विद्यार्थीः परमिटिविटी आणि पर्मियबिलिटी परमिटिविटी आणि पर्मियबिलिटी बरोबर तर मुळात तर हे आहे हे समीकरण सोडवण्याच्या दिशेने जाताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे तर जेव्हा जेव्हा आपण विसरलात तेव्हा या चित्रात परत या आणि या चित्रामध्ये आपण आतापर्यंत काय सोडवले आहे ते पहा ठीक आहे तर आता आपण ही समीकरणे गणिताच्या रूपात स्थापित करणार आहोत तर आम्ही गोष्टी अगदी सोप्या ठेवण्यासाठी दोन क्षेत्रातील समस्या घेणार आहोत तर असे म्हणूया की येथे एक अडथळा आहे आणि हे दुसर्या माध्यमाच्या आत आहे आपण यास येथे बोलवू आणि समजू की येथे काही स्त्रोत आहेत तर आपण हे स्त्रोत म्हणू तर हे अगदी आमच्या मोबाइल टॉवरच्या समस्येसारखे आहे J मोबाइल टॉवरचे स्थान आहे आणि येथे हे ऑब्जेक्ट आहे काही म्हणजे अडथळे काही काहीही असू शकते ठीक आहे आणि म्हणून मी काय करेल मी हे क्षेत्र 1 असे म्हणतो आणि हा क्षेत्र 2 आहे मी येथे रेखाटलेली ही ठिपके असलेली ओळ सर्वात वास्तविक सीमा आहे जी खरोखर अस्तित्वात नाही म्हणून मी म्हणत आहे की ती खूप दूर आहे तर आपण याला म्हणूया नंतर आपण त्यात जास्तीत जास्त अडथळे कसे आणू शकतो याचा अभ्यास करू शकतो परंतु एकदा आपल्याला एखादा अडथळा समजला की आपल्याला मुळातच सर्व काही समजले असते तर या पृष्ठभागाला एस म्हणूया तर ही समस्या सेट अप आहे आपल्या मते प्रदेश 2 मधील प्रदेश 1 मध्ये काय फरक आहे विद्यार्थीः बरोबर वेगळा असेल म्हणूनच प्रदेश एक उदाहरणार्थ हवा असू शकते बरोबर 1 आणि हे प्रदेश 2 काहीतरी वेगळे वूड असू शकते म्हणून काही वेगळे तर आता संगणकीय em मधील कोणत्याही समस्येसह आपण सुरवात करूया आम्ही मॅक्सवेलच्या समीकरणापासून सुरूवात करतो या कोर्सच्या शेवटी आपण आश्चर्यचकित व्हाल की प्रत्येक अडचनित आपण या दोन किंवा चार समीकरणापासून कशी सुरुवात करतो आणि त्याचे निराकरण कसे होते म्हणून मी येथे लिहिलेली ही दोन समीकरणे तुमची आणि आहेत आणि करंट टर्म टर्ममध्ये येते तर हे आत्तापासून आपल्या सर्वांना परिचित असले पाहिजे आता मला काय करायचे आहे की या समीकरणाचा अभ्यास या विशिष्ट समस्येमध्ये करायचे आहे तर समजा येथून मला दूर करायचे आहे दोन व्हेरिएबल मध्ये दोन समीकरणे बरोबर व्हेरिएबल काय आहेत विद्यार्थी व्हेरिएबल्स विद्यार्थी ई आणि एच ई आणि एच हेच अज्ञात आहे जे मला ठरवायचे आहे आणि जे मला दिले आहे ते म्हणजे एपिसलन आणि जे बरोबर आहे जे मला दिले आहे चला तर या दोन समीकरणांपैकी एखादे व्हेरिएबल्स काढून टाकण्याचा प्रयत्न करू तर चला एक व्हेरिएबलचे समीकरण बनवू मग चुंबकीय क्षेत्र काढून टाकूया तर मी असे करण्यास तुम्ही कसे सुचवाल विद्यार्थीः पहिल्या समीकरणाचे कर्ल जर मी पहिल्या समीकरणाचे कर्ल काढले तर जर मी डेल क्रॉस डेल क्रॉस ई करेल आणि आमच्याकडे वेक्टर कॅल्क्युलसपासून एखादी ओळख आहे जी आम्हाला सांगते की हे बरोबर आहे विद्यार्थी ठीक आहे विद्यार्थी तर त्याकडे दुर्लक्ष करीत आहे होय तर आपण असे गृहित धरत आहोत की जवळजवळ सर्व वास्तविक जीवनातील प्रॉब्लेम भोवती मॅग्नेटिक मटेरियल नाही आहे ठीक आहे म्हणूनच मी घेतले ठीक आहे तर तुम्हाला हवे असल्यास आम्ही गैर चुंबकीय माध्यम असे गृहित धरू शकतो ठीक आहे मी विश्रांती घेऊ शकतो ही फार मोठी मुलभूत धारणा नाही हे गणित थोडे अधिक क्लिष्ट होते परंतु असे काहीही नाही जे आपण ठीक करू शकत नाही तर आता आम्ही चुंबकीय नसलेल्या माध्यमांशी निगडीत आहोत ठीक आहे आता जर मी ही समस्या 3 डी पध्दतीने सोडवण्याचा प्रयत्न केला तर ती जरा जटिल होईल तर मी असे गृहीत धरीन की माझे प्रॉब्लेम द्विमितीय आहे ठीक आहे तर संपूर्ण प्रॉब्लेम एक्स वाय प्लेनमध्ये आहे तर याचा अर्थ काय आहे जे झेड समन्वय बद्दल काय सांगते विद्यार्थीः किंवा सोप्या भाषेत झेड परिमाणात भौतिकशास्त्र होत नाही झेड परिमाणात सर्व काही इन्व्यरिएंट आहे तर हा अडथळा उंच सिलेंडरच्या z दिशेने असीम लांब आहे बरोबर तर याचा अर्थ असा आहे की माझे सर्व फंक्शन माझ्या सर्व फील्ड्स मध्ये फक्त x आणि y ची फंक्शन आहेत तर ठीक आहे आता जेव्हा आपण आपल्या सर्वांनी आपल्या अंडरग्रेडमध्ये वेव्ह मार्गदर्शकांचा आणि अशा गोष्टींचा अभ्यास केला असेल अशा 2 डी समस्येचा सामना कराल तेव्हा आपल्याला माहित आहे की आम्ही सर्वसाधारण समस्येच्या संदर्भात बोलू शकतो दोन मध्ये तोडले गेलेले ओर्थोगोनल ध्रुवीकरण ट्रान्सव्हर्स चुंबकीय टीएम ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रिक टीई बरोबर तर ही दोन ध्रुवीकरणे आहेत ज्याबद्दल आपण बोलू शकतो आणि कोणत्याही सामान्य निराकरण किंवा कोणत्याही सामान्य समस्येचे उत्तर टीएम आणि टीईचे सुपरपोजिशन म्हणून दिले जाऊ शकते तर निराकरण टीएम वेगळ्या टीई स्वतंत्रपणे निराकरण करू शकतो जेणेकरून हे आयुष्य सोपे करते तर ट्रान्सव्हर्स मॅग्नेटिक ध्रुवीकरण आहे ठीक आहे ट्रान्सव्हर्स मॅग्नेटिक तर ट्रान्सव्हर्स मॅग्नेटिकच्या बाबतीत मी फील्डचे वैशिष्ट्य कसे दर्शवू शकतो विद्यार्थीः तर मग बरोबर तर आम्ही असे म्हणू शकतो की हे वैशिष्ट्यीकृत आहे आणि आणखी काय विद्यार्थीः टीएम ध्रुवीकरणाच्या बाबतीत हे अज्ञात आहेत आणि टीई ध्रुवीकरणासाठी एकसारखेपणाचे इतर अज्ञात संच तेथे आहेत तर अज्ञात काय असेल विद्यार्थीः बरोबर तर येथे आपण हे सांगत आहोत येथे आपण हे सांगत आहोत बरोबर आता मला एक गोष्ट सांगायची आहे की ज्याला ट्रान्सव्हर्स मॅग्नेटिक म्हणतात आणि ज्याला ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रिक म्हणतात त्याला या कल्पनेने आपल्याला साहित्यात दोन भिन्न कन्वेन्शन आढळतील वेव्ह गाईड लोकांमध्ये टीएम म्हणजे काय यासाठी विशिष्ट कन्व्हेन्शन आणि विद्युत चुंबकीय स्कॅटर्ड लोकांकडे रिव्हर्स कन्व्हेन्शन असते म्हणून जेव्हा ते टीएम किंवा टीई म्हणतात तेव्हा आपल्याला हे गोंधळात टाकणारे वाटेल की झेड घटक कोणता आहे जो 0 वर सेट केला जात आहे ओके तर ते अस्पष्ट आहे कारण आपल्याला कदाचित काही ठिकाणी वेगळे दिसेल इतर मार्गाने देखील वेगळे ठीक आहे तर आपणास हे समजण्यासाठी गणिताचे डेरीव्हेशन करणे सुलभ होते जे आपण अजून एक गृहित धरूया चला असे समजूया की टीएम ध्रुवीकरणास सामोरे जाऊया ठीक टीई देखील करता येईल परंतु आपण टीएम ध्रुवीकरणासह प्रारंभ करूया तर आम्ही निवडणार आहोत तर याचा अर्थ असा आहे की या सर्व धारणामागील मूलभूत प्रेरणा म्हणजे आम्ही हे शक्य तितके सोपे बनवू इच्छित सर्व पृष्ठभाग इंटिग्रल समीकरण आहे एकदा आपल्याला त्याची हँग मिळाली की आपण ज्या मार्गाने इच्छित आहात सामान्य बनवू शकता आता याचा परिणाम म्हणून मी टीएम ध्रुवीकरण निवडले तर आपणास काय वाटते की विद्युत क्षेत्राचे डायव्हर्जन्स काय होईल तर आपण फक्त सूत्र वापरू म्हणजे हे प्रथम टर्म असेल विद्यार्थी एक्स टीएम ध्रुवीकरण पहिल्या टर्मसाठी काय होते विद्यार्थी 0 0 तेथे नाही दुसरा टर्म विद्यार्थी 0 0 तिसरा टर्म 0 बरोबर कारण विद्यार्थीः नॉनझेरो आहे परंतु झेडचे फंक्शन नाही बरोबर आम्ही म्हटले आहे की सर्व गोष्टी फक्त x आणि y चे फंक्शन आहेत बरोबर तर सर्व तीन संज्ञा 0 आहेत तर आमच्यासाठी ते उत्तम आहे कारण मी येथे लिहिलेल्या ला काय झाले तर फक्त एक संज्ञा टिकते ईचे डायव्हर्जन्स 0 पर्यंत जाते बरोबर म्हणून माझ्याकडे आहे ठीक आहे आता मी याचा पर्याय घेऊ शकतो म्हणजे याचा अर्थ मी डाव्या बाजूने कर्ल घेतला त्याच प्रमाणे मी उजव्या बाजूला कर्ल घेईन तर मग मला काय मिळेल मला मिळेल हे डाव्या बाजूला आहे आणि उजवी बाजू होईल बरोबर तर मी जे टर्म एका बाजूला ठेवू शकतो म्हणून हे समीकरण आहे ते फॉलो करते बरोबर तर सर्व चिन्हे तपासून पहा तर बरोबर तर हे हे मी उजव्या बाजूला आणतो आणि मी हा J टर्म डाव्या बाजूला हलवितो बरोबर तर म्हणूनच हे मला मिळणारे समीकरण आहे म्हणून याला हेल्होल्ट्ज समीकरण असे म्हणतात काही लोक त्याला एकसंध नसलेले हेल्होल्ट्ज समीकरण म्हणू शकतात कारण उजवि बाजू नॉन झेरो असते ठीक आहे विद्यार्थीः संदर्भ वेळ 1748 प्रश्न 1 प्रदेशासाठी आहे हे सर्वसाधारणपणे आहे कारण मी कोणतीही धारणा केली नाही बरोबर हे प्रदेश 1 आणि प्रदेश 2 या दोन्हीसाठी खरे आहे की नाही प्रदेश 1 मध्ये जे घडते ते एप्सिलॉन आर व्हॅक्यूमसाठी असेल आणि करंट तेथे असेल प्रदेश 2 मध्ये एपिसलन काय होईल ते ऑब्जेक्टचे करंट 0 असेल तर हे समीकरण 1 आणि 2 क्षेत्रासाठी खरे आहे जेणेकरून ते चांगले आहे तसेच या पृष्ठभागावर मी येथे सामान्य वेक्टरचे वैशिष्ट्य दर्शवित आहे मला ते लागेल मला पुढे जावे लागेल तर हे काँक्रिट बनवूया या स्लाईडमध्ये बरेच वेक्टर होते आमच्याकडे सर्वत्र बरेच वेक्टर होते आता कारण आम्ही 2 डी समस्येचा सामना करीत आहोत नोटेशन शक्य तितके सुलभ करण्याचा प्रयत्न करूया तर ही आमची भूमिती पुन्हा आहे हे माझे प्रदेश 2 हे येथे सामान्य आणि पृष्ठभाग एस सह आहे आणि हा माझा प्रदेश 1 आहे आणि हा माझा करंट स्रोत जे आहे म्हणून आम्ही पाहिलेले भौतिक गुणधर्म भौतिक गुणधर्मांचे वैशिष्ट्य दर्शवितो आणि हे x आणि y चे फंक्शन आहेत आता फील्ड्स आणि करंट्स म्हणून आम्ही टीएम ध्रुवीकरणासह कार्य करीत आहोत बरोबर ज्यासाठी आपण हे बोललो आहोत आता या तीन परिमाणांपैकी प्रत्येकाचा अर्थ असा आहे की ते स्केलर आहेत स्केलर आहे म्हणजे विद्युत क्षेत्रातील झेड घटक जर स्केलर असेल तर हे स्केलर फंक्शन आहे बरोबर तर ही सर्व स्केलेर फंक्शन्स आहेत ठीक आहे तर मी हे करीन मी वापरणार आहे मी प्रदेश 1 मध्ये दर्शवितो आणि प्रदेश 2 मध्ये असे दर्शवितो जर तुम्हाला आठवत असेल तर मागील समीकरण केवळ इलेक्ट्रिक क्षेत्रातील एक समीकरण होते म्हणूनच मी स्केलेरच्या बाबतीत विद्युत क्षेत्रासाठी एक सुलभ चिन्ह इंट्रोड्युस करत आहे तर मला वेक्टर लिहित राहण्याची गरज नाही सर्वत्र वेक्टर त्याचप्रमाणे करंट जर मी पुन्हा या समीकरणात परत गेलो तर येथे प्रथम प्रमाण ते एक स्केलर असेल कि वेक्टर विद्यार्थीः वेक्टर हे वेक्टर आहे बरोबर वेक्टरवर ऍक्ट करते हे वेक्टर तयार करेल हा वेक्टर कोणत्या दिशेने आहे टीएम ध्रुवीकरणात कोणत्या दिशेने विद्युत क्षेत्र आहे विद्यार्थीः झेड झेड दिशा तर डावीकडील पहिली संज्ञा झेड दिशेने वेक्टर आहे द्वितीय पद कोणत्या दिशेने वेक्टर आहे झेड दिशेने वेक्टरला गुणाकार स्केलेर्सचा झेड दिशेचा झुंड तर झेड तर झेड दिशेने झेड करंट देखील निर्देशित करणे अर्थपूर्ण आहे जर मी या संपूर्ण x समीकरणाचा झेड घटक घेतला तर ते येथे मिळेल तर इथे जे टर्म मी असे लिहेल ठीक आहे तर या ठिकाणी केलेल्या सरलीकरणाद्वारे दोन्ही प्रदेशसाठी हेल्होल्ट्ज समीकरण लिहू तर प्रदेश 1 प्रथम टर्म होती आणि जेव्हा आपल्याजवळ हा होता तर आपल्या सर्वांना हे माहित आहे की आम्ही सुलभ करू शकतो आम्ही यापासून मुक्त होऊ शकतो आणि प्रकाशाच्या वेगाच्या दृष्टीने ते लिहू शकतो आणि त्या प्रकाशाची गती वेव्ह नंबर मध्ये रूपांतरित होऊ शकते बरोबर म्हणून एकदा तुम्ही हे सर्व सरलीकरण केले की मी प्रदेश 1 मधील लाट क्रमांक सर्वकाही पुन्हा लिहितो म्हणून त्यास फक्त एका नवीन कॉन्स्टन्ट मध्ये कंडेन्स करू शकतो प्रदेश 2 त्याच रेसिपीचे अनुसरण करीत आहे तर म्हणजेच दुसऱ्या शब्दांत ही संज्ञा इथे आहे तर ठीक आहे के स्पेसचे फंक्शन असू शकते किंवा नसू शकते परंतु जर एपिसलन स्पेसचे फंक्शन असेल तर के हे देखील स्पेसचे फंक्शन असू शकते ठीक आहे फक्त मी सर्व अतिरिक्त व्हेरिएबल्स कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्यास एका व्हेरिएबलवर कंडेन्स करण्याचा प्रयत्न करीत आहे हे पाहणे सोपे आहे ठीक आहे म्हणूनच आपल्याला मिळाली ती हि दोन समीकरणे आहेत आता आम्हाला हे दोन प्रश्न सोडवायचे आहेत बरोबर तर याचा अर्थ असा आहे की ही समीकरणे पहात आहोत हे मागील वर्गात आपण दाखवलेल्या इंटिग्रल समीकरणापेक्षा अधिक क्लिष्ट दिसते तर मग आपण त्याचे निराकरण कसे करावे